नमस्कार व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क येथे दिला आहे म्हणून स्थूल वातावरणाबद्दल जर आपल्याकडे काही अभिप्राय असल्यास आपण मला लिहू शकता आणि मी तुम्हाला शक्य तितके उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता या धड्यात आपण विपणन संधींचा शोध भाग 2 वर चर्चा करणार आहोत तर आपण आधीच्या धड्यात स्वॉट विश्लेषण व टोव्ह मॅट्रिक्सवर चर्चा केली आहे आणि आता आपण वातावरणातून संधी कशा शोधायच्या ते पाहूया आपण संधी शोधणे पाहूया आता सेवा विपणन संधींचा शोध कसा घ्यावा याबद्दल चर्चा करूया सुशीलचेच उदाहरण बघूया तर सुशील ऑटोमोबाईल डीलरच्या सेवा विभागात व्यवस्थापक म्हणून 5 वर्षांपासून कार्यरत आहे यापूर्वी तो या विभागात मेकॅनिक होता त्याने एक संभाव्य संधी पाहिली त्याने आपल्या बहिणीला सांगितले की त्याला त्याच्या कार्यशाळेत येणाऱ्या गाड्यांमध्ये असे आढळून आले आहे की जास्तीत जास्त गाड्या ह्या हायब्रिड फ्युएल इलेक्ट्रिक इंजिनच्या आहेत असा अंदाज आहे की 30 ते 40 ऑटोमोटिव्ह विक्री आतापासून 3 वर्षांनी संकरित जातीची असेल अलीकडेच महिंद्रा आणि महिंद्रा या ऑटोमोटिव्ह कंपनीने बेंगळुरूस्थित रेवा येथे इलेक्ट्रिक कार उत्पादक खरेदी केले आहे हायब्रिड वाहनातील सर्किट आणि सिस्टीम नॉन हायब्रिड वाहनांपेक्षा भिन्न आहेत आणि बहुतेक मेकॅनिक्सल सध्या तंत्रज्ञान चांगल्याप्रकारे माहित नाही आता सुशीलला वाटले की तो हायब्रीड कार सर्व्हिस सेंटर नावाची कार सर्व्हिस फर्म सुरू करू शकतो सुशीलला नवी संधी मिळाली आहे आपण एक शोधू शकतो का शोधण्यासाठी काही गोष्टी आपल्याला खाली दिलेल्या आहेत आपल्याला संधी कुठे मिळतील काही पहिले किंवा वाचलेले काही उद्योग कल अहवाल आहेत जे नवीन शोध नवकल्पना आणि उद्योगातील ट्रेंडबद्दल माहिती देतात ह्युमन जीनोम प्रोजेक्ट बायोटेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी सौर सेल्स अन्न आणि पोषण इत्यादींमध्ये बरेच प्रगत संशोधन केले जात आहेत जे नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा प्रदान करण्याची संधी देऊ शकतात नवीन नियमनामुळे अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात सध्या 3G स्पेक्ट्रम भारत सरकार विकत आहे आणि अनेक दूरसंचार कंपन्यांनी या स्पेक्ट्रममध्ये बँडविड्थ खरेदी केली आहे नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात नागरी प्राधिकरणांना अपयश आले आहे व ही एक छान संधी आहे पुरेसे पाणी आणि वीज पुरवण्यात नगरपालिकांच्या अपयशामुळे पाणी आणि डिझेलवर आधारित वीज निर्मिती सेवा वितरीत करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी खाजगी कंपन्या कचरा व्यवस्थापन सेवा पुरवत आहेत म्हणून जर आपल्याकडे अँटेना जास्त असेल आणि जर आपण आपल्या बाजारपेठेत व आपल्या वातावरणाकडे पाहू शकलो तर आपण पाहू शकतो की सेवा देण्याच्या अनेक संधी आहेत विशेषतः आपण पाहू शकतो की लोकसंख्या वृद्ध होत आहे आणि लोकसंख्या वाढत आहे ते अधिकाधिक सेवांची मागणी करत आहेत तर या सर्व कंपन्या वाढत्या तरुण लोकसंख्येला रोजगार देण्यास सक्षम बनू शकतात तर संधी शोधणे पाहूया जगभरात लोकांच्या अभिरुची बदलत आहेत वैयक्तिक संगणक आणि इंटरनेटच्या लोकप्रियतेमुळे अधिक लोक घरगुती संगणक इंटरनेट आणि संबंधित सेवांची मागणी करत आहेत हवामान बदलांबाबत जागतिक जागृतीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या कार्बन क्रेडिट कन्सल्टन्सीचा लाभ घेत आहेत लोक वेळेला महत्व देत आहेत व त्यांना खूप छोट्या छोट्या कामांसाठीसुद्धा मदतीची गरज भासत आहे जसे त्यांच्या लहान मुलांची काळजी घेणे त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणे त्यांच्या कारची देखरेख करणे त्यांना किराणा वितरीत करणे इत्तर घरगुती सेवा देणे इत्यादी मोठे व्यवसाय सुरक्षितता किंवा रखवालदार सेवांसारख्या लहान उपक्रमांमध्ये रस घेत नाहीत कारण हे त्यांच्यासाठी फायदेशीर नाहीत लहान सेवा प्रदाते त्या सेवा सुरू करू शकतात विद्यमान व्यवसायांच्या विक्री व्यक्तींशी संवाद साधा आपल्या वर्तमान सेवांमधून त्यांना कोणते बदल आणि सुधारणा हव्या आहेत हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांशी बोला ही एक संधी असू शकते ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो मग आपल्याला संधी ओळखण्याच्या कल्पना येतात व्यवसाय उपक्रम ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण समस्या सोडवून किंवा महत्त्वपूर्ण गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण मूल्य निर्माण करतो ज्यासाठी ग्राहक प्रीमियम भरण्यास तयार असतात हे भागधारकासाठी महत्त्वपूर्ण नफा क्षमता देते जे त्यांच्या जोखीम आणि नफा क्षमता पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत बिझनेस व्हेंचर व्यवस्थापन कार्यसंघाच्या क्षमता कौशल्ये आणि अनुभवांसह चांगले मेळ बसवतात व्यवसायाच्या संधी दीर्घ कालावधीसाठी प्रबळ होतील कारण अल्पकालीन निधी आणि वित्तपुरवठा करणारे व्यक्ती व्यवसायाला वित्तपुरवठा करण्यास तयार असतात तर हे सर्व निकष संधी ओळखण्यात मदत करतील आणि कोणीही या संधी ओळखीचा लाभ घेऊ शकेल संधी ओळखल्यानंतर आपल्याला संधीचे मूल्यमापन करावे लागेल त्यामुळे यशस्वी व्यवसाय होण्यासाठी संधीचे मूल्यांकन विपणन व्यवहार्यता आर्थिक व्यवहार्यता आणि तांत्रिक व्यवहार्यतेच्या दृष्टीने करणे आवश्यक आहे त्यामुळे आपण विपणन व्यवहार्यता तपासत आहोत आपण प्रथम संदर्भ विश्लेषणासह प्रारंभ करूया सेवेच्या विपणनाची व्यवहार्यता तपासण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे तर ती समृद्धी घसरण मंदी आपण ज्या प्रदेशाची सेवा करणार आहोत त्या क्षेत्राची पुनर्प्राप्ती आहे का तर जर व्यवसाय समृद्ध असेल तर आपण उत्कृष्ट सेवा देऊ शकता आणि उच्च किंमती आकारू शकता परंतु जर समाज मंदी किंवा घटत्या प्रकारात असेल तर तुम्हाला अधिक सेवा दयाव्या लागतील ते ही योग्य किंमतीत आपल्या व्यवसायाची सेवा प्रदान करण्यासाठी लक्ष्यित लोकसंख्या किती आहे बाजारात आपल्या सेवेची किती मागणी आहे बाजारात सेवेच्या वाढीचा दर किती आहे आपली कंपनी ज्या उद्योगाचा भाग असेल त्या उद्योगासाठी भांडवली कर्मचाऱ्याला किती परतावा मिळतो आपण भारतातील अनेक सेवा आणि त्यांच्या भांडवलावरील परताव्याबद्दल प्रत्यक्षात चर्चा केली आहे आणि आपण पाहिले आहे की हॉटेल्ससारख्या अनेक सेवांमध्ये भांडवलावर भरपूर परतावा आहे व हे खूप आकर्षक व्यवसाय आहे आपली सेवा सुरू करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी राजकीय वातावरण योग्य आहे का जोखीम काय आहेत संबंधित कोणते व्यवसाय कायदे आहेत ज्याचे आपण पालन केले पाहिजे ज्या समाजात व संस्कृतीत आपण सेवा देणार आहोत तेथे आपल्या सेवेचे स्वागत केले जाईल का व ती स्वीकारली जाईल का तर हे व्यवसायाच्या वातावरणासाठी संदर्भ विश्लेषणाचे प्रश्न आहेत मग ग्राहकाचे विश्लेषण येते संभाव्य ग्राहक कोण आहेत आपण त्यांची नावे आणि वर्णन करू शकतो का जर आपण करू शकत नाही तर आपला व्यवसाय खूप सैद्धांतिक आहे आपण सेवा सुरु केल्यावर काही ग्राहकांनी आपली सेवा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे का तर हे असे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे विचारले गेले पाहिजेत जेणेकरून आपण चालू केलेला व्यवसाय प्रगती करेल सेवेचा ग्राहकांना कसा फायदा होईल हे एक महत्त्वपूर्ण समस्या सोडवते का किंवा अशी गरज पूर्ण करते का जी अद्याप पूर्ण केली गेली नाही ग्राहक सेवा खरेदी करण्यास इच्छुक आहेत का ही गरज भागवण्यासाठी ग्राहक पैसे देण्यास तयार आहेत का किती लोक फायद्यासाठी उभे आहेत अंदाजे बाजाराचा आकार किती आहे बाजार स्थिर आहे की वाढत आहे आणि कोणत्या दराने वाढत आहे किंवा स्थिर होत आहे पुढील काही वर्षांमध्ये व्यवसायाचा कोणत्या भागाची बाजारामध्ये सेवा देण्याची अपेक्षा आहे मग आपण स्पर्धात्मक विश्लेषणाकडे येतो ते म्हणजे 5 शक्तींचे विश्लेषण 5 शक्तींचे विश्लेषण म्हणजे तेच ज्याबद्दल आपण आधी चर्चा केली आहे मग उद्योगाचे प्रतिस्पर्धी कोण आहेत त्यांची ताकद आणि कमजोरी काय आहे आपल्या नवीन उपक्रमाला त्यांनी कशी प्रतिक्रिया द्यायला हवी कोणते पर्याय उपलब्ध आहेत खरेदीदार व्यवसायावर दबाव कसा आणू शकतात पुरवठादार व्यवसायावर दबाव कसा आणू शकतात नवीन कंपन्यांना बाजारात येणे किंवा विद्यमान कंपन्यांना तत्सम सेवा सुरू करणे किती सोपे आहे स्पर्धा करत बाजार किती काळ टिकेल तर हे काही प्रश्न आहेत जे स्पर्धेच्या विश्लेषणासाठी केले जातात पुढे आपण तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यासाठी जाऊया तर आपल्याला कंपनीचे विश्लेषण करावे लागेल म्हणजेच कंपनीच्या कोणत्या क्षमता आहेत हे शोधावे लागेल कंपनीने निवडलेल्या लक्ष्य विभागाची सेवा करण्याची क्षमता कंपनीमध्ये आहे का हे शोधावे लागेल तर बिल्डिंग प्लांट मशिनरी उपकरणे व सॉफ्टवेअर सारख्या कोणत्या पायाभूत सुविधा बसवाव्या लागतील हे सहज उपलब्ध आहेत का जर नसेल तर आपणांस हे सर्व खरेदी करण्याची योजना कशी करावी लागेल कोणत्या प्रकारचे व्यवस्थापन कौशल्ये आवश्यक असतील ते कसे मिळवता येतील सेवा देण्यासाठी लोकांची काय पात्रता आवश्यक आहे त्यांची भरती आणि प्रशिक्षण कसे करता येईल मग आपण सहयोगी विश्लेषणाकडे येऊया जर आपले भागीदार असतील तर ते कोण असतील आपले पुरवठादार आपले संपर्क भागीदार आपले वितरण भागीदार किंवा दलाला आपले सावकार आणि बँकर्स कोण असतील तर जोपर्यंत सहयोगी विश्लेषणाचा प्रश्न आहे आपणास या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दयावी लागतील यानंतर आर्थिक व्यवहार्यता तपासुया तर सेवा व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे पुढील 3 वर्षांसाठी वर्षनिहाय विक्रीचा अंदाज किती असेल आपल्या सेवांसाठी मागणीची लवचिकता किती आहे उच्य कालावधीत व कमी उच्य कालावधी दरम्यान आपण मागणी आणि पुरवठा कसा जुळवू शकतो आपल्या व्यवसायाचे निश्चित आणि चल खर्च किती असतील जर किंमतींमध्ये काही अडथळे असतील तर ते किती आहेत ब्रेक इव्हन विक्रीचे प्रमाण किती असेल गुंतवणूकीवर अंदाजे परतावा काय असेल तो सध्याच्या बँक व्याज दरापेक्षा जास्त आहे का तर हे महत्वाचे पैलू आहेत जे आपल्याला तपासावे लागतील आणि जर आपण सेवा व्यवसाय गंभीरपणे स्थापित करू इच्छित असाल तर हे खूप महत्वाचे आहेत मग आपण भारतातील सेवा विपणन संधींकडे जाऊया तर या विभागात आपण भारतात सर्व संधी उपलब्ध आहेत का ते हे पाहूया आणि या संधींचा लाभ घेण्यासाठी या संधींना संबोधित करण्यासाठी आपण सेवा व्यवसाय उभारू शकतो का ते पाहूया तर प्रथम आपण बँकिंग सेवा पाहूया तर भारतात 1991 मध्ये उदारीकरणाची धोरणे सुरू झाल्यानंतर स्पर्धात्मक परिस्थिती बदलली आहे यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ग्राहकांना समाधान देण्यावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले आहे ग्राहकांच्या गरजेनुसार सेवा पुरवण्यासाठी बँकिंग संस्थांना बाजाराभिमुख व्हावे लागते बँकांमध्ये 3 प्रकारची सुविधा आहेत त्या म्हणजे ठेवी कर्ज आणि आगाऊ आणि सहाय्यक सेवा सहाय्यक सेवांमध्ये धनादेश देवाणघेवाणीचे बिल मसुदे वर्गणी प्रवासी धनादेश परकीय चलन संरक्षक सेवा इत्यादींचा समावेश असतो बँकेचे संशोधन केंद्र हे ग्राहकांच्या धारणा खरेदीचे वर्तन ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि ग्राहकांच्या सूचनांवर आधारित स्वीकृती वाढवण्यासाठी विद्यमान उत्पादनांमध्ये बदल करण्याशी संबंधित उपक्रम हाती घेते प्रॉडक्ट डिझायनिंग तज्ज्ञांची एक्सपर्ट नवीन उत्पादने तयार करण्यासाठी काम करते जी उत्पादने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत ते उत्पादन बाहेर काढले जातात मग आपण किरकोळ सेवांकडे येऊया भारतीय किरकोळ उद्योगामध्ये पारंपारिकपणे कौटुंबिक उद्योग राम किराना स्टोअर्सचे वर्चस्व आहे या उद्योगाने स्वरूप आणि रचना या दोन्ही घटकांच्या बाबतीत जबरदस्त बदलांचा सामना केला आहे दुहेरी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांची खरेदी क्षमता वाढली आहे उच्च गतिशीलता वाढली आहे क्रेडिट कार्डांची उपलब्धता वाढली आहे लोकांची जीवनशैली बदलली आहे व वेळेच्या कमतरतेमुळे सोयीने वस्तू व सेवांच्या खरेदीची गरज भासत आहे भारतामध्ये संघटित किरकोळ विक्री ही प्रामुख्याने शहरी घटना आहे तथापि ही घटना भारतीय शहरांमध्ये देखील येत आहे कोणतीही किरकोळ आउटलेट साखळी जी व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केली जाते त्यात लेखा पारदर्शकता असते आणि केंद्रीकृत गुणवत्ता नियंत्रणासह आयोजित पुरवठा साखळी व्यवस्थापन असते व सोर्सिंगला संघटित किरकोळ विक्री असे म्हटले जाऊ शकते त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच संघटित रिटेलिंग सेवा उभारल्या जाऊ शकतात मग वाहतुकीला सेवा पाहूया तर आपल्याकडे रस्ते वाहतूक सेवा आहेत उदाहरणार्थ तर भारतात गोल्डन चतुर्भुजसह रस्त्यांची पायाभूत सुविधांच्या वाढत आहे भारतामध्ये रस्ते वाहतूक सेवा देखील वाढत आहेत गोल्डन चतुर्भुज प्रत्यक्षात दिल्ली कलकत्ता मद्रास आणि बॉम्बे या चार महानगरांना जोडतो त्यामुळे रस्ते वाहतूक सेवाही वाढत आहेत शहरांमधील टॅक्सी सेवा 500 किलोमीटर अंतरावर वाढत आहेत त्याचप्रमाणे शहरांमध्ये आणि शहरांना जोडण्याबरोबरच बस सेवा देखील वाढत आहेत आंध्र प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे सेवा उत्पादन मिश्रण हे पुढील स्लाइडमध्ये चित्रित केले आहे तर येथे आपण पाहतो की येथे सेवा उत्पादन मिश्रण आहे मोफसील सेवा शहर सेवा पूरक सेवा आणि सहाय्य सेवा ही त्याची काही उदाहरणे आहेत तर मोफसील सेवा ह्या सामान्य एक्सप्रेस लक्झरी आणि हाय टेक्नॉलॉजीच्या आहेत शहरी सेवा म्हणजे सिटी ऑर्डीनरी मेट्रो एक्सप्रेस मेट्रो लाइनर या सारख्या सेवा आहेत पूरक सेवा म्हणजे पोस्टल मेल बॅग्स पार्सल सेवा विशेष सेवा या सर्व सेवा बसद्वारे दिल्या जातात आणि सहाय्यक सेवा मध्ये क्लोक रूम सुविधा शयनगृह रिफ्रेशमेंट किंवा रेस्टॉरंट्स इतर स्टॉल शौचालये वाहन पार्किंग स्टँड माहिती केंद्र क्लोज सर्किट टीव्ही पिण्याचे पाणी वायरिंग हॉल wiring halls सीटिंग अँड लायटिंग मेंटेनन्स सुरक्षा बस टर्मिनसवर प्रथमोपचार केंद्रे या सेवांचा समावेश होतो मग विमा सेवांकडे येऊया तर विमा सेवा 4 प्रकारच्या असू शकतात जे वैयक्तिक विमा मालमत्ता विमा दायित्व विमा आणि निष्ठा विमा आहेत भारतात उपलब्ध विविध प्रकारचे विमा पुढील स्लाइडमध्ये दाखवले आहेत वैयक्तिक विमा जीवन व्यापतो मालमत्ता विमा विमा कंपनीच्या मालमत्तेशी संबंधित जोखीम समाविष्ट करते उत्तरदायित्व विमा हे अपघाती मृत्यू अपंगत्व आगीद्वारे झालेले नुकसान पूर भूकंप आणि असे धोके जेथे नुकसान नैसर्गिक किंवा शारीरिक कृत्यां पासून झाले आहे अशा धोक्यांना समाविष्ट करतात विश्वासार्ह विमा हे संस्थांचे पैशांच्या नुकसानीपासून सिक्युरिटीज किंवा गुन्ह्यामुळे उद्भवणाऱ्या इन्व्हेंटरीपासून संरक्षण करतात कॉमन फिडेलिटी कर्मचारी अप्रामाणिकपणा फसवणूक बनावट दरोडा सुरक्षित घरफोडी संगणक फसवणूक वायर ट्रान्सफर फसवणूक बनावट आणि इतर गुन्हेगारी कृत्ये इत्यादी पासून संरक्षण करतात देशाच्या निवृत्तीवेतन सुधारणा कायद्याच्या अर्थाने विवेकपूर्वक कार्य करण्यात कथित अपयशाच्या दाव्यांमुळे उद्भवलेल्या विमाधारकाच्या वतीने विश्वासू दायित्व विमा भरतो क्रेडिट इन्शुरन्स हा कर्जदाराने खरेदी केलेली जीवन विमा पॉलिसीचा एक प्रकार आहे जो मृत्यू अपंगत्व किंवा क्वचित प्रसंगी बेरोजगारी झाल्यास एक किंवा अधिक विद्यमान कर्ज फेडतो तर विमा सेवांचे मिश्रण म्हणजे वैयक्तिक विमा मालमत्ता विमा दायित्व विमा आणि निष्ठा विमा हे आहेत तसेच जीवनाचा वैयक्तिक विमा म्हणजे वैयक्तिक अपघात आणि आरोग्य विमा होय तर मालमत्ता विमा म्हणेज सागरी अग्नि ऑटोमोबाईल कॅटल पीक यंत्रसामग्री चोरी इत्यादींचा समावेश आहे दायित्व विमा किंवा तृतीय पक्ष विमा म्हणजे कर्मचारी मोटर आणि पुनर्विमा आणि निष्ठा विमा विश्वासार्ह विमा पत विमा आणि विशेषाधिकार विमा होय मग आपण इतर सेवा विपणन संधी पाहूया जसे की हॉस्पिटॅलिटी सर्विस तर हॉस्पिटॅलिटी सर्विस विपणनामध्ये मूलभूत सेवा पॅकेज उत्पादनाची रचना करणे समाविष्ट आहे तसेच भौतिक पर्यावरण सेवा दृश्य करणे किंमत ठरविणे अंतर्गत विपणन करणे जाहिरात करणे आणि सेवा प्रदाते आणि ग्राहक यांच्यात परस्पर संवाद साधून मार्केटिंग करणे या घटकांचा समावेश होतो बाजाराचे विभाजन मुख्यत्वे वस्तूंची किंमत किंवा ते किती परवडतात व जीवनशैलीच्या घटकांवर आधारित असते हॉस्पिटॅलिटी उद्योगात अंतर्गत विपणनाला काही महत्त्व आहे अंतर्गत विपणन म्हणजे संस्थेच्या कर्मचार्यांना सेवा उत्पादनाचे विपणन करणे होय असे म्हटले जाते की जर तुम्हाला समाधानी ग्राहक हवे असतील तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना समाधानी आणि व्यवस्थितरीत्या प्रशिक्षित ठेवले पाहिजेत दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर आनंदी कर्मचारी संवादादरम्यान ग्राहकांना आनंदीत ठेवू शकतात या संवादांना सत्याचे क्षण म्हणतात शिक्षण सेवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अलीकडच्या काही वर्षांत शिक्षण सेवांच्या विपणनाला भारतात महत्त्व आले आहे वेगाने बदलणारी आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थिती शिक्षण क्षेत्रातही दिसून येते प्राथमिक ते उच्च प्रगत विशेष स्तरापर्यंत सर्व स्तरांवर कॉर्पोरेट संघटनेच्या प्रवेशामुळे भारतात शिक्षण सेवांसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे पर्यटन सेवा पाहूया तर विकसित आणि विकसनशील देश पर्यटन उद्योगाला परत उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत धोरण निर्मात्यांचे या बाबतचे दृष्टिकोन बदलण्यामागील मुख्य कारण म्हणजे या उद्योगाची परकीय चलन निर्माण करण्याची क्षमता होय ऑस्ट्रिया बेल्जियम कॅनडा फ्रान्स इटली जपान सिंगापूर स्पेन स्वित्झर्लंड यूके आणि यूएसए सारखे देश पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून खूप नफा कमविण्यास यशस्वी झाले आहेत तर लेखकाचे विविध संदर्भ ज्यांच्यामाध्यमातून मी हे साहित्य वापरले आहे ते संधर्भ मी तुमच्या वापरासाठी येथे देत आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो